आता आपण फॉरवर्ड कन्व्हर्टर सर्किटचे सिम्युलेशन करू ज्याचा आपण आतापर्यंत अभ्यास केला आहे मी DC DC फोल्डर उघडेन आणि या फोल्डरमध्ये मी स्कीमॅटिक फाइलमध्ये फॉरवर्ड कन्व्हर्टर साठी स्कीमॅटिक आधीच लिहिले आहे मी फॉरवर्ड डॉट cir फाइल आणि edt01 डॉट सब फाइल देखील तयार केली आहे ज्यामध्ये आपले कस्टम मॉडेल आहेत आपण वापरत असलेल्या ट्रान्सफॉर्मरसाठी नवीन सानुकूल मॉडेल समाविष्ट करण्यासाठी मी ते अद्यायावत केले आहे तर जर आपण हे फॉरवर्ड कन्व्हर्टर योजनाबद्ध उघडले त्यामुळे आपल्याला स्क्रीनवर लॉसी कोअर फ्लक्स रिसेटसह फॉरवर्ड कन्व्हर्टर दिसतो आणि त्याला आपण लॉसी म्हणतो कारण हा कोअर रिसेट सर्किट आहे ज्याचा आपण अभ्यास केला आहे आणि हा लॉसी रेझिस्टर आहे जो कोअरची चुंबकीय ऊर्जा नष्ट करणार आहे हे मूलत फॉरवर्ड कन्व्हर्टर सर्किट आहे ज्याची आपण आत्तापर्यंत चर्चा करत आहोत हा पॉवर सेमीकंडक्टर स्विच आहे जो चालू आणि बंद होणार आहे आणि त्याला PWM ब्लॉकमधून गेट सिग्नल मिळत आहे आणि PWM ब्लॉक वजा 0 1 च्या कंट्रोल संदर्भासह दिलेला आहे लक्षात ठेवा मागील वेळी जेव्हा आपण PWM ब्लॉकवर चर्चा करत होतो तेव्हा आपण सांगितले होते की PWM ब्लॉकमधील हा त्रिकोण 1 ते 1 वरून जात आहे तर 0 ला कंट्रोल सिग्नल 0 असल्यास तुम्हाला 50 टक्के ड्युटी सायकल मिळेल जर कंट्रोल सिग्नल वजा 1 असेल तर तुम्हाला 0 टक्के ड्युटी सायकल मिळेल जर कंट्रोल सिग्नल अधिक 1 असेल तर ते 100 टक्के ड्युटी सायकल आहे तर वजा 0 1 वर ते सुमारे 40 टक्के ड्युटी सायकल असेल तर हा गेट ड्राइव्ह सिग्नल आहे जो BJT स्विचला दिला जातो आता जर तुम्ही ट्रान्सफॉर्मरच्या भागावर आलात तर ट्रान्सफॉर्मर हा स्पाइसने दिलेला रेग्युलर ट्रान्सफॉर्मर नाही तो रेखीय ट्रान्सफॉर्मर मॉडेल आहे आपण येथे सब सर्किट मॉडेल समाविष्ट केले आहे जेणेकरुन सॅच्युरेशन प्रभाव देखील दूर केला जाऊ शकतो येथे स्पाइसचे कोअर आधारित मॉडेल देखील वापरले जाऊ शकते परंतु हे एक सामान्य मॉडेल आहे ट्रान्सफॉर्मरचे कोणतेही चांगले मॉडेल सामान्यतेचे नुकसान न करता वापरले जाऊ शकते आता सर्किटचा हा भाग तुम्हाला आधीच माहित आहे की कोअर रिसेट फ्रीव्हीलिंग सर्किट आहे आपल्याकडे रेझिस्टर आणि डायोड आहेत आणि हे अर्थातच इनपुट आहे आणि आपण येथे 15 व्होल्ट DC लागू करत आहोत सेकंडरी बाजूस आपल्याकडे डायोड D1 आणि D2 आणि L C आहे आणि तुम्ही आउटपुट बाजूला बक कन्व्हर्टर टोपोलॉजी ओळखू शकता आता परिणामांच्या प्रदर्शनासाठी मी तुम्हाला नोड्सला असे लेबल करण्यास सांगत आहे म्हणून तुमच्याकडे हा नोड A आहे आणि हा नोड Q आहे जर तुम्हाला येथे संपूर्ण डिव्हाइसवर व्होल्टेज पहायचे असेल तर तेथे एक नोड S आहे बक कन्व्हर्टर आणि नोड O चे पोल व्होल्टेज दर्शविणारा एक नोड P आहे तुम्ही हे लक्षात ठेवावे की आउटपुट बाजू ग्राउंड पोटेंशिअलवर नाही कारण ती प्रायमरी बाजूपासून वेगळी आहे म्हणून जेव्हा तुम्हाला येथे सिग्नल मोजायचे असतील तेव्हा ते आउटपुट बाजूच्या काही बिंदूच्या संदर्भात असावे आपण येथे संदर्भ नोड R आहे असे म्हणू म्हणून आपण याला संदर्भ नोड म्हणू आणि सेकंडरी बाजूचे काहीही आपण या संदर्भ नोडच्या संदर्भात मोजू जेव्हा आपल्याला सेकंडरी व्होल्टेज पहायचे असेल तेव्हा तुम्ही R च्या संदर्भात Vs म्हणाल तुमच्याकडे R च्या संदर्भात Vp आहे म्हणजे Vp R V0 R नंतर व्होल्टेज या संदर्भ नोडच्या संदर्भात आहेत म्हणून मी येथे काही ठराविक मूल्ये ठेवली आहेत खरं तर ही समान मूल्ये आहेत जी आपण बक कन्व्हर्टरसाठी वापरतो आणि तुम्ही 10kHz च्या स्विचिंग फ्रिक्वेंसी सह PWM वापरून फॉरवर्ड कन्व्हर्टर उदाहरण दोनसाठी समान गोष्ट वापरू शकता आणि हा स्पाइसचा समावेश आहे जो आपण सर्व सिम्युलेशनसाठी करत आहोत आणि मी edt01 sub फाइल समाविष्ट केली आहे तर या प्रोफाइल चे अनुकरण करूया आता forward cir फोल्डरवर परत जाऊन forward cir मध्ये एक ट्रान्झिएंट एनालिसिस स्टेटमेंट 0 1 मायक्रो दुसरी स्टेप आहे आणि नंतर 10 मिलीसेकंद पर्यंत प्रारंभिक परिस्थिती कमांड वापरते मग डॉट मध्ये फॉरवर्ड डॉट नेट समाविष्ट आहे फॉरवर्ड डॉट नेट तयार करावे लागेल जे आपण आता लवकरच करू आता edt वर येत आहे मला ते बंद करू द्या हे आता edt sub आहे मी आधीच इलेक्ट्रोमॅग्नेटिक ट्रान्सफॉर्मरचे मॉडेल समाविष्ट केले आहे तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक ट्रान्सफॉर्मरसाठी एक मॉडेल आहे प्रायमरी डॉट बिंदू प्रायमरी नॉन डॉट बिंदू सेकंडरी डॉट बिंदू सेकंडरी नॉन डॉट बिंदू वळणांची एक डीफॉल्ट प्रायमरी संख्या टर्न्सची सेकंडरी संख्या आणि C आहे येथे C कॅपेसिटन्स आहे म्हणून विचार केला जाऊ नये परंतु परमिअन्स म्हणून विचार केला जाऊ शकतो तर चुंबकीय क्षेत्रामध्ये कोअरमधील परमिअन्स कॅपेसिटन्स किंवा कॅपॅसिटर सारखे वागते तर स्पाइस मध्ये समतुल्य घटक C असेल आणि म्हणून आपल्याला C करावे लागेल जेव्हा आपण चुंबकीय विषयावर चर्चा करत आहोत तेव्हा मी या कॅपॅसिटन्स परमिअन्स संबंधाबद्दल अधिक स्पष्टीकरण देईन म्हणून आपण येथे अशा प्रकारचे मॉडेल वापरले आहे आपण येथे एक प्रकारचा संपृक्तता प्रभाव देखील ठेवला आहे जर फ्लक्सचे मूल्य विशिष्ट मूल्यापेक्षा मोठे असेल तर आपण C चे मूल्य येथे दिलेले आहे तेच घेऊ परंतु जर ते विशिष्ट सेट मूल्याच्या मूल्यापेक्षा मोठे असेल तर ते 0 पर्यंत वेगाने क्षीण होण्यास सुरवात होईल कोअरच्या BH कर्व चे अनुकरण करेल तर हा चुंबकीय सर्किटचा एक संतृप्त प्रकार आहे आणि म्हणूनच हा जेनेरिक ट्रान्सफॉर्मर आहे जो वास्तविकतेशी अधिक जवळून वागतो आता हा ट्रान्सफॉर्मर आणखी दोन मॉडेल वापरतो ज्याला गायरेटर म्हणतात आणि गायरेटर येथे मॉडेल केले आहे कुठेही हे कंट्रोल मॅग्नेटिक ट्रान्सफॉर्मरचे मॉडेल आहे आणि तुम्हाला इंटरनेटवर ट्रान्सफॉर्मरचे बरेच मॉडेल सापडतील जे तुम्ही तुमच्यासाठी योग्य असेल ते वापरू शकता आणि तुम्ही स्पाइस प्रदान केलेला ट्रान्सफॉर्मर देखील वापरू शकता आणि अगदी रेखीय ट्रान्सफॉर्मर संकल्पना देखील विस्तृतपणे सांगू शकता जर तुम्हाला संपृक्तता पहायची असेल तरच तुम्हाला कोअर संतृप्त करण्यासाठी काहीतरी समाविष्ट करावे लागेल तर आपल्याकडे edt01 sub फाईल देखील आहे आता आपल्याला पुढे जावे लागेल आणि ngSpice इंजिन वापरून सिम्युलेशन करावे लागेल जे आपण करणार आहोत मला टर्मिनलवर जाऊ द्या आणि टर्मिनलच्या आत मी डिरेक्टरीमध्ये जाईन म्हणून आपण डिरेक्टरीमध्ये आहोत आणि आपण नेट लिस्ट तयार करू आणि नेट लिस्ट तयार केल्यानंतर ngSpice ला कॉल करू आता निव्वळ यादी तयार करू आणि पुढे जाऊ तर नेट लिस्ट तयार करणे ही आता परिचित कमांड g net list g spice sdb o forward net योजनाबद्ध फाइलच्या forward sch वरून तयार करावी लागेल तर स्कीमॅटिक फाइलवरून तुम्ही ही कमांड द्याल आणि आता तुम्हाला दिसेल की एक नेट फाइल तयार झाली आहे आता आपण ही नेट फाईल वापरू शकतो या नेट फाईलला forward cir म्हणतात आणि ngSpice सिम्युलेशन करू शकते आता ngSpice इंजिनवर ngSpice forward cir आहे आता हे नेट लिस्टसह सर्किट स्कीमॅटिक लोड करेल आणि आता सिम्युलेशन करण्यासाठी धावेल त्यामुळे यास थोडा वेळ लागेल मी नंतर तुम्हाला अशा पद्धती सांगेन ज्यामध्ये तुम्ही सिम्युलेशन वेळ कमी करू शकता प्रथमच सिम्युलेशनला मुळात थोडा वेळ लागेल कारण ते स्थिर स्टेट येईपर्यंत तुम्ही विस्तारित श्रेणी दिली असती ते स्थिर स्टेटमध्ये पोहोचल्यानंतर तुम्ही स्थिर स्टेट चे मूल्य नोंदवू शकता आणि ते प्रारंभिक स्टेट म्हणून देऊ शकता आणि त्या प्रारंभिक स्थितींसह सिम्युलेशन करू शकता मग तुम्हाला दिसेल की काही सायकल मध्ये तुम्हाला वेवचे आकार आणि वेव फॉर्म त्वरीत मिळतील जे तुम्हाला सर्किटच्या विविध भागांमध्ये प्रत्यक्षात पाहायला आवडतील तर आता येथे तुमचे 75 80 टक्के सिम्युलेशन पूर्ण झाले आहे तुम्हाला अजून काही क्षण थांबायचे आहेत आणि तुम्ही पूर्ण सिम्युलेशन पूर्ण केले आहे तर तुम्ही प्लॉट करू शकता जेव्हा तुम्ही प्लॉट करता तेव्हा मला आउटपुट प्लॉट करायचे आहे असे म्हणूया फक्त Vin कंस 0 टाकू नका आता R नोडच्या संदर्भात निरीक्षण करा की आपल्याला या R नोडच्या संदर्भात आउटपुट पहायचे आहे म्हणून ते V0 R असेल येथे परत आल्यावर तुम्हाला हे आउटपुट वेव आकार दिसेल आता सर्किटच्या इतर भागांच्या वेवफॉर्म्सच्या आणखी काही पैलूंचा शोध घेण्यापूर्वी चला येथे एक टीप आहे मी येथे परत देतो की तुमच्याकडे एक काळा बॅकग्राउंड आहे आणि काळ्या बॅकग्राउंडवर तुमच्याकडे पांढरी ग्रिड आहे आणि वेव फॉर्म रंगात दिसत आहे काही प्रकरणांमध्ये आपण पांढरी बॅकग्राउंड आणि काळ्या ग्रिड रेषा आणि वेव फॉर्म आणि रंग असणे पसंत कराल हे आहे विशेषत जेव्हा तुम्हाला ते कटरवर दस्तऐवजीकरण करायचे असेल तेव्हा उपयुक्त असेल आपण आणलेल्या निकालाचा स्क्रीनशॉट घेतो आणि नंतर तो कागदपत्रात ठेवतो त्यामुळे तुम्ही ते बॅकग्राऊंड बदलण्यासाठी काय करू शकता तुम्ही या खालील आज्ञा वापरू शकता तुम्ही नेहमी ngSpice मॅन्युअलवर परत जाऊ शकता आणि या आज्ञा तपासू शकता रंग 0 म्हणून रंग 0 मी आता पांढर्या रंगात सेट करेन हे मुळात बॅकग्राउंड रंग सेट करते 0 बॅकग्राउंड रंगाचे प्रतिनिधित्व करते हे निश्चित केलेले आरक्षित शब्द सेट करा रंग 1 हा फोरग्राऊंड आहे जो आपण पुन्हा काळ्यारंगामध्ये वापरतो आता तीच प्लॉट कमांड ब्लॅक फोरग्राऊंडासह अत्यंत योग्य असलेल्या काळ्या पांढऱ्या बॅकग्राउंडवर दिसेल आता यासह आपण आपल्या आवडीचे आणखी काही वेवफॉर्म पाहू आपण येथे इंडक्टर करंट वेव फॉर्म पाहू इच्छितो चला तर मग इंडक्टर करंट वेव फॉर्म प्लॉट IL वर एक नजर टाकूया आणि मला इंडक्टर करंट त्रिकोणी वेव आकाराची अपेक्षा आहे ते पहा आणि तुम्ही पाहिलं की नंतर इथून पुढे 9 5 मिली सेकंदानंतर ते स्थिर बिंदू गाठण्याचा प्रयत्न करत आहे तुम्ही कदाचित या मूल्याच्या आसपास प्रारंभिक स्थिती देऊ शकता जेणेकरून तुम्हाला तुमच्या सर्किटला सुरुवातीच्या स्थितीपासून स्थिर स्थितीत येताना झटपट दिसेल तुम्हाला ट्रेंचंटमध्ये स्वारस्य नसल्यास सिम्युलेशन वेळ कमी करण्यासाठी हा एक अतिशय चांगला दृष्टीकोन आहे आता आणखी एक मुद्दा जो आपण पाहू इच्छितो तो म्हणजे येथे Vq आपण Vq बद्दल ट्रान्झिस्टर वरील व्होल्टेजबद्दल खूप चर्चा करत आहोत तर Vq आपण ते फक्त काही नवीन सायकल मध्ये वाढवू या आणि तुम्हाला दिसेल आता आपण पाहत आहोत की आपण ज्यावर चर्चा करत आहोत हे Ton आहे म्हणून स्थितीवर मग ज्या क्षणी BJT बंद होतो त्यामुळे तुम्हाला उच्च वाढ दिसून येते आणि नंतर करंट झपाट्याने कमी होतो आणि Vin मूल्याकडे किंवा VCC मूल्याकडे जातो तर हे त्याच्या उजव्या हातातील लॉसी करंटचे वैशिष्ट्य आहे हा घातांकीय क्षय LmR टाइम कॉन्स्टन्ट आहे आणि हे चुंबकीय करंटमधील क्षयामुळे होते तर हे एक महत्त्वाचे वेव फॉर्म आहे जे मला तुम्हाला दाखवायचे आहे वेव स्वरूपाचा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा जो आपल्याला पहायचा आहे तो म्हणजे यातून वाहणारे करंट परंतु दुर्दैवाने येथे नाहीत ते एक स्टेट किंवा ऊर्जा संचयित व्हेरिएबल घटक म्हणून इंडक्टर आहे का ते पहा करंट स्टेट व्हेरिएबल आहे आणि तो त्याचा शाखा करंट देखील देईल जर ते रेझिस्टर किंवा इतर शाखा असेल तर तुम्हाला येथे उपलब्ध शाखा करंटसह आपोआप दिसणार नाही तुम्ही निरीक्षण करता की प्लॉट आउटच्या यादीमध्ये शाखा करंट फक्त L शाखेसाठी उपलब्ध आहेत जर तेथे स्रोत Vin आणि Vc शाखा असेल तर तुम्हाला दिसेल की फक्त स्त्रोत शाखा दुसरी स्रोत शाखा आणि nL शाखेसाठी करंट उपलब्ध असेल तर तुम्ही इतर विविध बिंदूंवर करंट कसे मोजता म्हणून मी तुम्हाला येथे आणखी एक टीप देईन जिथे आपल्याला करंट मोजायचे आहेत येथे आपण 0 स्रोत ठेवू शकतो आणि नंतर सिम्युलेशनवर तुम्हाला ते शाखा करंट मिळतील आणि नंतर तुम्हाला ते शाखा करंट दिसतील आपण असे काही करू शकतो का ते पाहूया आणि त्या दरम्यान मी काय करेन हे प्लॉट सोडा आणि स्क्रीन साफ करा आणि आता आपण येथे बदल करू मग मी काय करणार आहे स्रोत असे आहेत की मी येथे परिचय करणार आहे येथे येथे आणि येथे नाही आपण काय करू शकतो आपल्याला येथे दोन असणे आवश्यक नाही आपल्याकडे एक येथे आणि एक येथे असेल त्यामुळे हे दोन आपल्याला येथे वाहणाऱ्या करंटची सर्व माहिती देतील आणि एक येथे जो आपल्याला सेकंडरी करंट देईल तर 0 व्होल्टेज मूल्य असलेले तीन व्होल्टेज स्त्रोत आपण या सर्किट स्कीमॅटिकमध्ये इंटरपोज करू तर आता तुम्ही पहात आहात की मी ते बदल केले आहेत जे मी सांगितले होते की मी असे करेन म्हणजे येथे स्त्रोत येथे स्त्रोत आणि येथे स्त्रोत ठेवा आता हे देखील पहा की मी या सर्व स्त्रोतांवर 0 व्होल्टेज मूल्य ठेवले आहे हे फक्त करंट सेन्सर्ससारखे वागत आहेत आता मी पॉझिटिव्ह अशा प्रकारे ठेवले आहे की करंट पॉझिटिव्हमध्ये वाहतो येथे आपण या पद्धतीने करंटची अपेक्षा करत आहोत आपण या दिशेने करंटची अपेक्षा करतो येथे देखील तो पॉझिटिव्ह दिशेने वाहतो आणि त्याचप्रमाणे बिंदूच्या टोकापासून पॉझिटिव्ह दिशेने वाहतो म्हणून जर तुम्ही स्त्रोत अशा प्रकारे ठेवला की पॉझिटिव्ह अशा दिशेने आहे की त्यामध्ये करंट वाहतो तर तुम्हाला करंटची योग्य दिशा मिळेल अन्यथा आपण केलेला दुसरा बदल नाही आपण आता करंट सेन्सर्स ठेवले आहेत आणि या करंट सेन्सर्सच्या सहाय्याने आपण सर्किटमध्ये अधिक अंतर्दृष्टी प्राप्त करू शकू तर मी हे सेव्ह करतो आणि पुन्हा एकदा सिम्युलेशन करतो तर नेट लिस्ट तयार करूया नेट लिस्ट तयार झाली आहे आणि आता आपण ngSpice मध्ये जाऊन पुन्हा एकदा सिम्युलेशन रन करू त्यामुळे थोडा वेळ लागेल आणि त्यानंतर आपण बॅकग्राउंडचा रंग पांढरा आणि फोरग्राऊंडाचा रंग काळा करू शकतो त्यामुळे हे अधिक सादर करण्यायोग्य डिस्प्ले आणि डिस्प्ले बनवेल जे तुम्ही नंतर दस्तऐवजीकरण हेतूंसाठी वापरू शकता आता सिम्युलेशन चालू असताना मी हे देखील दाखवू इच्छितो की ट्रान्सफॉर्मरमध्ये जेव्हा मी ट्रान्सफॉर्मरवर डबल क्लिक करतो तेव्हा ते एक सब सर्किट आहे मी येथे टर्न्स ची प्रायमरी संख्या 10 टर्न्सची सेकंडरी संख्या 20 आणि परमिअन्स 100 μ आहे तर हे पॅरामीटर्स आहेत जे ट्रान्सफॉर्मरवर दिले जातात म्हणून तुम्हाला दिसेल की Np 10 आणि नंतर Ns 20 म्हणजे 1 2 चे टर्न गुणोत्तर आहे आता इथे परत येताना सिम्युलेशन संपले आहे आणि मला बॅकग्राउंडचा कलर व्हाईट सामान फोरग्राऊंडचा कलर काळ्या सामान सेट करू द्या आता मला प्लॉट करू द्या आता काय प्लॉट करू आता मला येथे स्विच करंट बघायचा आहे आता हे लक्ष्यात घ्या की स्विच करंट हे सेकंडरी परावर्तित भागाच्या येथे परावर्तित भागाशिवाय दुसरे काहीही नाही आणि तेथे एक चुंबकीय भाग देखील असेल त्यामुळे हे दोन घटक मिळून स्विच करंट तयार करतात आणि स्विच बंद असताना परावर्तित भाग स्पष्ट नाही फक्त चुंबकीय भाग आहे जो क्षय होईल आता हा परिणाम आपण स्पष्टपणे पाहू शकणार आहोत म्हणून मी हा करंट हा करंट आणि हा करंट पाहीन म्हणून Vid चा I Viq चा I आणि Vis चा I तुम्ही येथे पाहू शकता की तुमच्याकडे Vid शाखा चालू आहे Vis शाखा चालू आहे Viq शाखा चालू आहे तर डिमॅग्नेटिझिंग वायंडिंगचे व्होल्टेज स्विच Viq मधून वाहणारा करंट आणि सेकंडरी Vis मधून वाहणारा करंट वळवतो चला ते प्लॉट करूया मला याचा विस्तार करू द्या आणि तुम्हाला दिसेल की मी येथे फक्त काही कव्हर केले आहे आता तुम्ही इथे बघा Viq निळा Viq हा स्विच करंट आहे तर स्विचचा करंट असा आहे तो निळा भाग क्लिप्ड केलेला आहे आता हे प्रत्यक्षात n वेळा Io आहे आपण या बिंदूला येथे म्हणतो जेथे कर्सर n वेळा Io आहे आता हा प्रत्यक्षात Io करंट आहे म्हणून जर मी इंडक्टर करंट प्लॉट केला तर तो अशा प्रकारे प्रवाहित होईल म्हणून मी ते नंतर करेन असे प्लॉट करणे ही चांगली कल्पना असू शकते हा खरं तर सेकंडरी करंट आहे आणि तुम्हाला दिसेल की लाल रंग म्हणजे डिमॅग्नेटिझिंग करंट आहे पहा ते परिमाणात खूपच लहान आहे त्यामुळे चुंबकीय भाग येथे एक रेषीय वेव आकार घेईल आणि घातांकीय पद्धतीने जाईल आणि येथून पुन्हा रेखीय आणि असेच पुढे जाईल तर जर मी n वेळा Io म्हंटले तर हे मॅग्नेटायझिंग वगळता येथे तंतोतंत जुळले पाहिजे असे समजू तुम्हाला दिसेल की हे कमी अधिक प्रमाणात येथे याप्रमाणे येईल जसे की येथे एक लहान त्रिकोणी गॅप बाकी आहे जो चुंबकीय भाग असेल तर ते पाहू मी काय करेन आता मी देईन हा प्रत्यक्षात सेकंडरी करंट गुणिले n आहे आणि n या प्रकरणात दोन आहे आणि आता ते प्लॉट करा आणि मला ते विस्तृत करू द्या आता तुम्ही निरीक्षण कराल आता तुम्ही पहाल की चुंबकीय भाग असलेल्या फरकाशिवाय प्रायमरी आणि सेकंडरी तंतोतंत समान आहेत तर प्रायमरी स्विच हा परावर्तित भाग आणि चुंबकीय भागाचा बनलेला असतो आणि चुंबकीय भाग प्रत्यक्षात याच्या समतुल्य संख्या आहे जी येथे येऊन तंतोतंत जुळेल आणि नंतर ती वेगाने कमी होऊ लागेल तर हा एक पैलू आहे ज्याचा मी इंडक्टर वेव फॉर्मशी तुलना करू इच्छितो तर मी हे काढून टाकेन आणि IL ला इंडक्टर वेव फॉर्म देखील ठेवू हे पाहणे मनोरंजक आहे मला झूम वाढू द्या आता तुम्हाला दिसेल की हिरवा हा इंडक्टर वेवफॉर्म आहे आपण पाहतो की हा इंडक्टर जेव्हा स्विच चालू असतो तेव्हा तो भाग वेव फॉर्म करतो जो आपण सेकंडरी करंट म्हणून मोजत असतो आणि तेच प्रायमरीद्वारे प्रतिबिंबित होते आता आपण असे म्हणू की माझ्याकडे इंडक्टर वेव फॉर्मची सरासरी Io आहे आणि ती प्रायमरी स्विच करंटच्या n पटीने Io च्या फ्लॅट टॉप समतुल्य म्हणून येईल तर या प्रकरणात प्रायमरी स्विच करंट फ्लॅट टॉप समतुल्य समतुल्य फ्लॅट टॉप करंट n Io असेल आता सिम्युलेशन बंद करण्यापूर्वी मी तुम्हाला आणखी एक गोष्ट दाखवू इच्छितो आणि ती म्हणजे जर तुम्हाला काही बदलांची पुनरावृत्ती करायची असेल आणि विविध बिंदूंवर वेव फॉर्म तपासायचे असेल तर तुम्हाला जास्त वेळ थांबायला आवडणार नाही आणि नंतर सर्व सिम्युलेशन पूर्ण होण्याची प्रतीक्षा करा येथे काय होत आहे ते पाहण्यासाठी प्रतीक्षा करा सर्व प्रथम तुम्ही स्टेट व्हेरिएबल्सचे मूल्य घेऊ शकता तुम्हाला दोन स्टेट व्हेरिएबल्स दिसतील इनपुट आणि स्टेट व्हेरिएबल्स परिभाषित प्रणाली आणि या प्रकरणात इनपुट DC आहेत आणि स्टेट व्हेरिएबल्स IL आणि Vc आहेत तर सिम्युलेशनच्या शेवटी IL आणि Vc चे मूल्य घेऊ येथे सुरुवातीच्या परिस्थितीनुसार प्लग इन करा आणि नंतर तुम्हाला दिसेल की सिम्युलेशन खूप वेगवान होऊ शकते तो एक स्वाध्याय आहे जो मी तुम्हाला दाखवणार आहे मी इथून फक्त सोडेन नाही सोडणार नाही मी फक्त प्लॉट करेन प्रथम IL स्टेट व्हेरिएबल प्लॉट करेन तर येथे सिम्युलेशनच्या शेवटी मूल्य घेऊ त्यावर क्लिक करा आणि नंतर तुम्हाला अंतिम मूल्यावर एक बिंदू दिसेल तो 1 19444 च्या आसपास आहे जेणेकरुन मी तो इंडक्टन्ससाठी प्रारंभिक स्थिती म्हणून वापरेन म्हणून जेव्हा मी इंडक्टन्स मिलि हेन्रीच्या मूल्यावर क्लिक करतो संदर्भ वेळ 2808 मी 1 19444 च्या बरोबरीची प्रारंभिक स्थिती देखील ठेवतो हे प्रारंभिक अटी सेट करेल ते केवळ या इंडक्टन्सच्या मूल्यासाठी आणि स्टेट मूल्यांसाठी वैध असेल आणि पुढे मला कॅपॅसिटन्स प्लॉट Vo R वर आउटपुट व्होल्टेजचे मूल्य पाहू द्या आता मी येथे n चे मूल्य घेतो त्यावर क्लिक करा ते 11 887 च्या आसपास आहे काही किरकोळ फरक असू शकतात ते त्वरीत स्थिर स्थितीत पोहोचले तर काही फरक पडत नाही म्हणजे 11 887 तर कॅपॅसिटन्सच्या मूल्यावर जा आणि प्रारंभिक स्थिती 11 8871 च्या बरोबरीची द्या तर याला कॅपेसिटन्स म्हणतात आणि आपण हे सेव्ह करूया आणि सिम्युलेशन बंद करून पुन्हा करू या आता सिम्युलेशन पुन्हा करण्यापूर्वी मी 10 मिलिसेकंदांसाठी सिम्युलेशन करू इच्छित नाही संदर्भ वेळ 2951 आता मी जवळजवळ स्थिर स्थितीत पोहोचलो आहे मी ते 0 5 मिलीसेकंद म्हणून करेन मग आता वाट पाहण्यापेक्षा ते खूपच जलद होईल असे मानले जाते ते प्रत्यक्षात वन ट्वेन्टीथ आहे म्हणून मला ते जतन करू द्या आणि कंट्रोल n वर जाऊ द्या आता मला नेट लिस्ट पुन्हा करू द्या आता निव्वळ यादी ngSpice forward cir केल्यानंतर होय आता हे सिम्युलेशन चालवा तुम्ही पाहता ते खूप लवकर आहे आणि चला प्लॉट करूया मी करंट्स प्लॉट करेन Vid करंट प्लॉट करा करंट प्लॉट सेकंडरीच्या करंटवर बदला आता हे पुन्हा काळे बॅकग्राऊंड आहे मला ते आवडत नाही मी फोरग्राऊंडचा रंग पांढर्या रंगावर सेट करेन आणि काळ्या रंगाच्या वेव फॉर्म्सकडे पुन्हा पाहीन आणि तुम्हाला दिसेल की तुम्ही आधीच स्थिर स्थितीत आहात आणि तुम्ही Vo R हे वेव फॉर्म्स देखील पाहू शकता आणि कदाचित तुम्हाला Vq स्विच स्विचवर व्होल्टेज दिसेल विशेष म्हणजे हे आउटपुट व्होल्टेज Vo आहे हे स्विचवरील व्होल्टेज आहे आता हे पहिले थोडेसे बंद आहे कारण आपल्या सुरुवातीच्या स्थितीत ते स्थिर होण्यासाठी थोडा वेळ लागेल त्याला स्थिर होण्यासाठी फक्त एक स्विचिंग सायकल लागली आहे आणि तुम्हाला एक स्थिर आउटपुट वेव फॉर्म मिळेल आता तुम्ही तुमच्या आउटपुट लोडमध्ये बरेच बदल करू शकता आणि स्टेट मूल्यामधील कोणताही बदल वगळता तुम्हाला पुन्हा एकदा 0 ते 10 मिलीसेकंदपर्यंत सिम्युलेशन चालवावे लागेल आणि नंतर सुरुवातीच्या अटी पुन्हा संपादित कराव्या लागतील परंतु ही टिप ही युक्ती अतिशय उपयुक्त ठरेल जेव्हा तुम्हाला स्टेट मूल्यांव्यतिरिक्त इतर बदलांसाठी सर्किटचे वारंवार सिम्युलेशन करायचे असेल आणि तुम्ही या पद्धतीने आउटपुट परिणाम पटकन पाहू शकता म्हणून मी सर्किट एक्सप्लोर करण्यासाठी तुमच्यावर सोडून देईन आणि या फॉरवर्ड कन्व्हर्टर ऑपरेशन आणि वेव फॉर्ममध्ये तुम्हाला शक्य तितकी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करेन